विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण बजेट प्रक्रिया अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पीय नियंत्रणे आणि व्यवसाय मध्ये व्यावहारिक दृष्टीने व्यवस्थापन निर्णय घेण्यास अर्थसंकल्प कसे मदत करते याबद्दल शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत बरोबर मागील वर्गात आपण चर्चा केली की मास्टर बजेटचे दोन घटक आहेत एक म्हणजे ऑपरेटिंग बजेट आणि दुसरे आर्थिक बजेट अंतिम परिणाम म्हणजे ऑपरेटिंग बजेट विक्रीसह अंदाजासह सुरू होते आणि बजेट नफा आणि तोटा खाते तयार करुन संपते आर्थिक बजेटच्या बाबतीत आपण रोखीच्या अर्थसंकल्पाने सुरुवात करतो आणि शेवट म्हणजे बजेटचे ताळेबंद तयार करतो बरोबर तर ऑपरेटिंग बजेटबद्दल आणि अंतिम निकालाबद्दल जाणून घेतल्यानंतर जे कि बजेट नफा आणि तोटा खाते तयार करून मिळते आता मास्टर बजेटचे दुसरे घटक कॅपिटल बजेट आहेत ज्यात दोन उपघटक आहेत रोख बजेट आणि बजेट बॅलन्स शीट जेव्हा आपण भांडवल अंदाजपत्रक तयार करतो तेव्हा आपण भिन्न मालमत्ता निश्चित मालमत्ता मिळवतो आपण जमीन यंत्रसंच इमारत यंत्रसामग्री सर्व मिळवतो आणि ही मालमत्ता कोठे दर्शविली जाते या मालमत्तेची लोणी ताळेबंद मध्ये करावी लागते तर जेव्हा आपण ही मालमत्ता खरेदी करता तेव्हा आपल्याला त्यासाठी रोख रक्कम द्यावी लागेल किंवा त्यासाठी निधीची व्यवस्था करावी लागेल मग जेव्हा तुम्ही त्यासाठी निधीची व्यवस्था करता तेव्हा संघटनेत निधी जमा होतो आणि जेव्हा आपण वेगवेगळ्या निश्चित मालमत्ता विकत घेण्यासाठी पैसे भरतो तेव्हा निधी व्यवसायाच्या संस्थेतून बाहेर पडतो बरोबर तर रोख बजेटमध्ये किंवा रोख प्रवाहातील स्टेटमेंटमध्ये निधीचे एकूण खाते ठेवले जाते तर हे निव्वळ आर्थिक अर्थसंकल्प आहे किंवा अर्थसंकल्पातील आर्थिक पैलू विचारात घेण्यासाठी आहे आणि आम्ही रोख बजेट असल्याचे बजेट तयार करतो आणि शेवटचा निकाल म्हणजे बजेटची ताळेबंद आता आपण ऑपरेटिंग बजेटबद्दल अधिक तपशीलवार चर्चा करू जेव्हा आपण ऑपरेटिंग बजेटबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला येथे बरेच उप बजेट तयार करावे लागतात कारण मुख्य अर्थसंकल्प हा मुळात एक व्यापक दस्तऐवज असतो जो तयार करणे शक्य नसते म्हणजे जो सहजतेने तयार होत नाही कारण त्यात अगदी लहान लहान घटक असतात ज्यासाठी आपल्याला अंदाज तयार करणे आणि बजेट तयार करणे आवश्यक असते तर जेव्हा आपण विक्री अंदाजपत्रक तयार करता तेव्हा त्या विक्री बजेटचे मूलभूत premises काय आहेत त्याचे दोन घटक असतील एक घटक म्हणजे भाकीत विक्री जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत तुम्हाला किती विक्री मिळवायची आहे किंवा बाजारात विक्री करायची आहे प्रत्येक महिन्याला आपण तयार करू जानेवारी महिन्यात आम्ही हि एवढी विक्री करू फेब्रुवारी महिन्यात आम्ही हि एवढी विक्री करू मार्च महिन्यात आम्ही एवढी विक्री करू आणि या सर्वांची बेरीज म्हणजे दिलेल्या तिमाहीतील एकूण तिमाही बजेट तयार होईल तर हाच एक भाग आहे ज्याला आपण पाहणार आहोत की आपण विक्री करणार आहोत आता आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की विक्री बजेटचा दुसरा घटक म्हणजे जेव्हा आपण विक्री करणार आहात तेव्हा हे स्पष्टपणे दिसून येते की आपण बाजारात विक्री करीत असलेले एकूण उत्पादन नेहमी रोख नसते अंशतः हे रोख रकमेवर विकले जाते अंशतः ते क्रेडिटवर विकले जाते तर आता आपल्याला विक्रीच्या बजेटमध्ये दुसरे बजेट तयार करावे लागेल कि विक्री संग्रह बजेट कसे तयार करावे म्हणजेच आम्ही ती विक्री कशी गोळा करणार आहोत जी रोख नसून पत आहेत त्यामुळे आम्हाला ते बजेटदेखील तयार करावे लागेल उदाहरणार्थ जानेवारीच्या विक्रीमध्ये 60 टक्के विक्री रोखीवर होती 40 टक्के क्रेडिट आहेत तर आम्ही आमच्या संभाव्य खरेदीदारांना किती क्रेडिट कालावधी देणार आहोत कदाचित 1 महिन्याचा क्रेडिट कालावधी म्हणजे याचा अर्थ जानेवारी महिन्यात केलेली क्रेडिट विक्री ते फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत संग्रहित होतील आणि त्याचप्रमाणे आपण फेब्रुवारीमध्ये क्रेडिट विक्री करीत आहात ते मार्चमध्ये संग्रहणीय होईल मग आमची विक्री संकलन स्थिती काय असेल हे पहावे लागेल जेणेकरून शेवटी ती माहिती रोख बजेटपर्यंत घेता येईल तर विक्री बजेटचा अर्थसंकल्पातील पहिला भाग आहे की आपल्याला किती विक्री करायची आहे आणि रोकड वर आपल्याला किती विक्री करायची आहे आपल्याला आपल्याला क्रेडिटवर किती विकायचे आहे आणि शेवटी आपण ती उधारीवरिल विक्री कशी संग्रहित करणार आहात तर ते पुन्हा एक उप घटक विक्री आणि विक्री संग्रह बजेट आहे तर आपण त्याची दोन भागात विभागणी करू प्रथम आपण विक्री अर्थसंकल्प आणि नंतर विक्री संकलन बजेट तयार करू तर एकूण संग्रह आपल्याला माहिती होतील आता खरेदी बजेटमध्ये तुम्ही उत्पादन केले तरच तुम्ही विकू शकता आणि उत्पादनासाठी तुम्हाला कच्चा माल खरेदी करण्याची आवश्यकता आहे कारण माल तयार करण्याच्या एकूण किंमतीत कच्चा माल हा सर्वात मोठा घटक आहे म्हणजे उत्पादनाच्या एकूण खर्चाच्या 50 ते 60 टक्के खर्च कच्च्या मालाचा असतो तर याचा अर्थ असा आहे की आपणास सर्वसमावेशक खरेदी बजेट तयार करावे लागेल यामध्ये मासिक अर्थसंकल्पित उत्पादन आवश्यकतांच्या गरजेनुसार आपण जानेवारीत किती युनिट्स तयार करणार आहोत याचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करावे लागेल आम्ही फेब्रुवारीमध्ये किती उत्पादन करणार आहोत आम्ही मार्चमध्ये किती उत्पादन करणार आहोत आणि त्यासाठी किती खरेदी आवश्यक आहे हे शक्य आहे की आमच्याकडे गोडाऊनमध्ये काही सामग्री आधीच उपलब्ध असेल प्रथम आम्ही त्याचा उपयोग करू आणि ते संपल्यानंतर आम्ही खरेदीसाठी जाऊ म्हणून आम्हाला असे नियोजन करावे लागेल की आम्ही 3 महिन्यांच्या कालावधीत मासिक आधारावर किती खरेदी करणार आहोत हे खरेदी अर्थसंकल्पातील एक भाग आहे आणि प्रक्रियेच्या बजेटचा दुसरा भाग म्हणजे खरेदी वितरणाचे बजेट जसे की विक्री अर्थसंकल्पामध्ये आपण ठरवत असतो की आपण बाजारात जे काही विक्री करणार आहोत ते रोख विक्रीवर होणार नाही किंवा सर्व विक्री रोख रकमेच्या आधारे होणार नाही आम्हाला क्रेडिटवरही विकावे लागणार आहे कारण रोखीने सर्व वेळा व्यवसाय करणे शक्य नसते तर तुम्हाला क्रेडिटवरही व्यवसाय करावा लागेल म्हणून जर बाजारात आपण आपल्या खरेदीदारांना क्रेडिट देण्याचा विचार करीत असाल किंवा फर्म एक्स हे क्रेडिट वाढविण्याचा विचार करीत आहेबाजारात त्यांच्या खरेदीदारांना क्रेडिटवर विक्री करीत आहे म्हणूनच त्याच कंपनीला कच्चा माल पुरवठा करणार्या पुरवठादारांकडून पत सुविधा अपेक्षित करण्याचा हक्क आहे उदाहरणार्थ सुझुकी मोटर मॅन्युफॅक्चरिंग कार जेव्हा सुझुकी मोटारी बनविते आणि नंतर ती बाजारातल्या डीलर्समार्फत मोटारी विकत असतात हे शक्य आहे की सुझुकी आपल्या डीलर्सना 30 दिवसांचे क्रेडिट देत आहे की तुम्ही त्त्या मोटारींचा ट्रक घेऊन जाऊन त्यांना बाजारात विका आणि 30 दिवसांनंतर तुम्हाला त्या दिलेल्या मोटारींच्या ट्रकचे पैसे द्यावे लागतील अंशतः कदाचित आर्धि पेमेंट आपल्याला रोख पैसे देऊन करावी लागेल आणि अंशतः स्टॉक आपण क्रेडिट वरती घेऊ शकतो आणि ते पुढच्या 30 दिवसांत जमा होईल आता सुझुकीला देखील हक्क आहे की जर ते बाजारात पत देत असतील तर ते त्यांच्या पुरवठादारांकडूनही पतची अपेक्षा करू शकतात आता त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचे क्रेडिट अपेक्षित आहे त्याचप्रमाणे मारुती सुझुकीला बर्याच विविध प्रकारच्या सामग्रीची आवश्यकता आहे त्यांना स्टीलची आवश्यकता आहे त्यांना टायर्सची आवश्यकता आहे त्यांना ट्यूब आवश्यक आहेत त्यांना खिडकीच्या पॅनची आवश्यकता आहे त्यांना रबर सामग्रीची आवश्यकता आहे त्यांना इतर बर्याच गोष्टींची आवश्यकता आहे आणि तेथे भिन्न पुरवठा करणारे आहेत म्हणून ते करार करू शकतात की आम्ही दरमहा 3 महिने अशी बरीच खरेदी तुमच्याकडून करू आणि आमच्या काही देय अटी असतील असे म्हणा की 20 टक्के तुमच्याकडून रोख रकमेवरुन खरेदी केली जाईल व उर्वरित 80 टक्के खरेदी ही क्रेडिटवर असतील आणि क्रेडिट खरेदीची पेमेंट खरेदी तारखेपासून 30 दिवसांनी केली जाईल तर दोन्ही मार्ग म्हणजे जेव्हा कंपन्या क्रेडिट देतात तेव्हा त्यांना बाजाराकडून पत अपेक्षित ठेवण्याचा हक्क असतो म्हणून ताळेबंदात आपण कदाचित दोन महत्वाच्या गोष्टी पाहिल्या असतील प्राप्य खाती व देय खाती प्राप्य खाती म्हणजे क्रेडिट विक्री आहे जी भविष्यातील काही तारखेला संकलित केली जाईल देय खाती म्हणजे क्रेडिट म्हणजे क्रेडिटवरील खरेदी ज्यासाठी भविष्यातील काही तारखेस देय दिले जाईल बरोबर तर आपल्याला दोन घटक तयार करावे लागतील एक म्हणजे खरेदी बजेट आणि खरेदी वितरण बजेट म्हणून आम्हाला हे समजले की आम्ही जानेवारी महिन्यात जे काही खरेदी करणार आहोत त्या वस्तूचे सर्व पैसे आम्हाला जानेवारी महिन्यातच देण्याची गरज नाही त्यातील एका भागाची म्हणजे समजा 20 टक्के खरेदीची तुम्हाला व्यवस्था करावी लागेल जे तुम्हाला रोख स्वरुपात द्यावे लागेल आणि उर्वरित 80 टक्के खरेदीसाठी तुम्हाला 30 दिवसांची मुदत मिळेल जेणेकरून तुम्ही त्या कालावधीत निधीची व्यवस्था करू शकता आणि पैसे देऊ शकता तर तिसरे म्हणजे ऑपरेटिंग खर्च बजेट मी यापूर्वी चर्चा केलेल्या साहित्याव्यतिरिक्त यादीशिवाय सामग्रीशिवाय आपल्याला इतर बरेच ऑपरेटिंग खर्च करावे लागतील उदाहरणार्थ कामगार खर्च तेथे आहेत आपल्या कारखान्याचा खर्च आहे आपला उर्जा खर्च आहे आपल्या पाण्याचा खर्च आहे आपले इतर इनपुट म्हणजे तेल वंगण खर्च आहेत हे सर्व ऑपरेटिंग खर्च म्हणून संबोधले जातात अंशतः ते स्थिर आणि अंशतः ते चल असतात बरोबर तर या ऑपरेटिंग खर्चामध्ये आपल्याला बजेट सविस्तरपणे तयार करावे लागेल उदाहरणार्थ जेव्हा आपण वीज सामान्यत वीज पुरवठा करणार्या कंपन्या किंवा बोर्ड याबद्दल बोलता तेव्हा ते आपल्याला खरी पत देतात किंवा कदाचित आपण त्यास 1 महिन्याचे स्वयंचलित क्रेडिट म्हटले आहे कारण जेव्हा आपण वीज खरेदी करतो तेव्हा आपण रोज संध्याकाळी त्याचे पैसे देत नाही आपण 30 दिवस वीज खरेदी करतो आणि 30 दिवसानंतर आपल्याला कंपनीकडून बिल मिळते आणि आपण देयके भरतो तर याचा अर्थ असा की ती उपलब्ध असलेल्या 30 दिवसांची खरी पत आहे म्हणून आपण काळजी करू नये वीज बिलासाठी निधी कुठून येईल याची चिंता करू नये त्याचप्रमाणे आपण कर्मचार्यांबद्दल कदाचित कामगारांबद्दल बोलता ते blue collor कर्मचारी आहेत किंवा ते व्हाइट कॉलर कर्मचारी आहेत आपण त्यांच्या सेवांचा आनंद घेतो आणि आपण 30 दिवसांच्या कालावधीनंतर त्यांना देय देतो तर हे असे आहे की अशा स्त्रोतांकडून स्वयंचलित उत्स्फूर्त क्रेडिट उपलब्ध आहे ज्यासाठी आपल्याला कमीतकमी 30 दिवसांच्या कालावधीसाठी काळजी करण्याची गरज नाही आणि 30 दिवसांनंतर आपल्याला देय द्यावे लागेल त्यासाठी आपल्याला आधीच माहिती असले पाहिजे की जानेवारी महिन्यात किती ऑपरेटिंग खर्च देय आहेत पुढील महिन्यात किती वाढवता येईल फेब्रुवारी आणि मार्चमध्येही अशीच परिस्थिती आहे म्हणून आम्ही प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीसाठी उप बजेट आणि उप बजेट दस्तऐवज काळजीपूर्वक तयार केले पाहिजेत तर मग आता आपण रोकड संकलन बजेटबद्दल बोलतोय जसे मी म्हणतोय की विक्री गोळा करावी लागेल बरोबर हे येथे लिहिले आहे विक्री बजेट प्रमाणेच बजेटमधील रोख संग्रह तयार करणे सर्वात सुलभ आहे कारण आम्हाला माहित आहे की आम्ही आज विक्री करीत आहोत आणि आम्ही 30 दिवसांचा पत कालावधी देणार आहोत तर म्हणून आम्ही 1 महिन्यामध्ये ज्या क्रेडिट पृष्ठाची विक्री करीत आहोत ते पुढील महिन्यात 30 दिवसानंतर संग्रहणीय आहेत रोख संकलनात सध्याच्या महिन्यांचे रोख आणि विक्री तसेच मागील महिन्यांच्या क्रेडिट विक्रीचा समावेश होतो कारण या महिन्यात देखील आपण अंशतः रोख विक्री करणार आहोत तर याचा अर्थ असा आहे की जानेवारी महिन्यात जमा होणारी एकूण रोखीची रक्कम ही त्या महिन्याच्या रोख विक्रीची रक्कम आणि डिसेंबर महिन्याच्या विक्रीतील रोख रक्कम असेल जी जानेवारी महिन्यात जमा होईल तर मग आपल्याला हे शोधायचे आहे की जानेवारी महिन्यातील आपली रोकड संकलन करण्याची स्थिती किंवा विक्री संकलन स्थिती काय असेल तर रोकड संकलन अर्थसंकल्प तयार करुन ते आपल्याला कळेल तसेच खरेदी बजेट आपण जेव्हा खरेदी अंदाजपत्रक तयार करतो तेव्हा आपण हे अंदाजपत्रक बनवण्याचे सूत्र लागू करतो आपण किती योजना आखणार आहोत किंवा आपण किती खरेदी करणार आहोत त्यास बजेट खरेदी किंवा अपेक्षित खरेदी असे म्हणतात आणि आपण शेवटची यादिगणना कशी करू शकता इच्छित शेवटची यादि अधिक विक्रीसाठी वापरल्या जाणार्या कच्च्या मालाची किंमत वजा प्रारंभ यादी तर इच्छित शेवटच्या यादीचे उदाहरण म्हणजे आपल्याला महिन्याच्या शेवटी 100 युनिट्स ठेवायची आहेत जी पुढील महिन्यात वापरले जातील तर क्रमांक 1 आपल्याला 100 युनिट्स नेहमीच स्टॉकमध्ये ठेवण्याची आवश्यकता असते जेणेकरून पुरवठादारांकडून साहित्याच्या पुरवठ्यात किरकोळ व्यत्यय उद्भवू लागला मग ते पुरवठा साखळीचे कारण असेल किंवा इतर कोणत्याही कारणास्तव असेल तरीही plant नेहमी कार्यरत राहील कारण कोणत्याही परिस्थितीत आपणास शो सुरू ठेवणे आवश्यक आहे प्रक्रिया चालू असणे आवश्यक आहे म्हणून आम्ही नेहमीच सुरक्षा हेतूंसाठी सुरक्षितता स्टॉक ठेवतो मग आम्हाला ते किती ठेवायचे आहे त्यास कार्य करावे लागेल शिवाय आम्हाला सध्याच्या काळासाठी किती साहित्य वापरायचे आहे उदाहरणार्थ सध्याच्या काळात जानेवारी महिन्यात उत्पादन तयार करण्यासाठी आम्हाला आता 500 युनिट्सची आवश्यकता आहे तर आता एकूण किती झाले क्लोजिंग स्टॉक म्हणून ठेवण्यासाठी 100 चालू महिन्यात वापरण्यासाठी 500 आपली एकूण आवश्यकता 600 युनिट कच्च्या मालाची आहे आता आपण भविष्यासाठी काही साहित्य जतन करणार आहोत त्याचप्रमाणे मागील महिन्यात देखील आपण चालू महिन्यांच्या आवश्यकतेसाठी काही वस्तू जतन केल्या असतील आणि अशा परिस्थितीत आम्ही त्या वजा करू की आमच्या चालू महिन्यासाठी 600 युनिट्सची आवश्यकता आहे आमची ओपनिंग सूची 100 युनिट्स आहे तर मग आपण किती खरेदी करणार आहोत तर सामग्रीची 500 युनिट्स आणि प्रति युनिट किंमत किती आहे म्हणून आम्हाला माहित आहे की खरेदी बजेट तयार होईल आम्हाला खरेदीचे प्रमाण जाणून घ्यायचे आहे आणि ते खरेदी अंदाजपत्रक तयार करुन कळू शकेल हे खरेदीचे वितरण आहे आता हे इथे लिहिले आहे ते वाचा उदाहरणार्थ चालू महिन्यातील 50 टक्के खरेदी आणि मागील महिन्यांच्या 50 टक्के खरेदी समाविष्ट असू शकते तर म्हणजे आम्ही पुरवठादारांसोबत आमच्या काही नियम व अटी ठरवून देऊ ते म्हणजे शेवटच्या वापरकर्त्याला किंवा तयार उत्पादनात उत्पादन करणाऱ्या कंपनीला जे काही पुरवठा होईल त्यापैकी 50 टक्के पेमेंट चालू महिन्यात केले जाईल आणि पुढील महिन्यासाठी म्हणून 50 टक्के पुढे ढकलण्यात येईल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला चालू महिन्याच्या 50 टक्के देय पैशासाठीच रोख रकमेची व्यवस्था करावी लागेल परंतु मागील महिन्यांच्या 50 टक्के देय पैशाची रोख रक्कमदेखील आवश्यक आहे तर एकूणच आपल्याला 100 रोख व्यवस्था करावी लागेल जी 1 महिन्याच्या खरेदी आवश्यकतांच्या समतुल्य असेल त्यानंतर रोख बजेट तयार करण्यासाठी एकूण वितरणे वापरली जातात तर रोखीच्या बजेटमध्ये एकूण विक्रीची माहिती देखील घेतली जाईल एकूण खरेदी खर्चाची माहिती देखील घेतली जाईल तर विक्रीची माहिती आपण क्रेडिटच्या बाजूला नोंदवतो आपण डेबिटच्या बाजूला खरेदीची माहिती नोंदवतो आणि शेवटी आपण त्यांचा समतोल साधू आणि निव्वळ नफ्यावर पोहोचु आता ऑपरेटिंग खर्च बजेट विक्री खंड चालवलेल्या खर्चामध्ये विक्री कमिशन आणि बरेच वितरण खर्च येतात योग्य ऑपरेटिंग खर्च म्हणजे साहित्य व्यतिरिक्त उत्पादन खर्च आणि नंतर कार्यालयाचे भाडे म्हणजेच प्रशासकीय खर्चाच्या बाबतीत कर्मचार्यांच्या पगाराच्या बाबतीत आणि नंतर विक्री आणि वितरण खर्च विपणन खर्च जाहिरात खर्च वितरण खर्च तर हे सर्व खर्च ऑपरेटिंग खर्चांतर्गत येतील तर एकूण कच्चा माल बजेट आणि ऑपरेटिंग खर्च बजेट आपल्याला एकूण ऑपरेटिंग बजेट देईल आता इतर खर्चांवरती विक्रीचा परिणाम होत नाही किंवा इतर मूल्य ड्रायव्हर्स क्रियाकलापांचा प्रभाव पडत नाही आणि ते योग्य श्रेणींमध्ये निश्चित मानले जातात याचा अर्थ असा की जेव्हा आपण ऑपरेटिंग खर्चाबद्दल बोलता तेव्हा आपल्याला त्यांना मोठ्या प्रमाणात दोन भागांमध्ये विभाजित करावे लागेल एक निश्चित खर्च व दुसरे चल खर्च निश्चित खर्च आउटपुट किंवा उत्पादनाच्या विशिष्ट स्तरापर्यंत निश्चित राहतो उदाहरणार्थ आपले कार्यालय किंवा फॅक्टरी परिसर तेथे आहे आणि उत्पादनाच्या आणि विक्रीच्या दिलेल्या पातळीवर कारखाना काही प्रमाणात पुरेसा आहे परंतु आम्हाला कदाचित आपली विक्री वाढवायची आहे तर आम्हाला नवीन कारखाना घ्यावा लागेल किंवा नवीन क्षमता जोडावी लागेल म्हणजे आपला निश्चित खर्च देखील वाढत जाईल आणि त्यात आणखी भर पडेल तर आपल्याला त्याचा अंदाज लावावा लागेल की किती भाग निश्चित आहे त्याचप्रमाणे तुम्ही कर्मचार्यांविषयी बोलता कंपन्यांच्या कार्यालयात काम करणारे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत आणि ते कायम कर्मचारी आहेत तर आपण बाजारपेठेत एक निश्चित रक्कम खरेदी आणि विक्री तसेच उत्पादन आणि विक्री करता परंतु जर आपण जास्ती विक्री केली तरी आपले कायमस्वरूपी कर्मचारी तिथेच राहणार आहेत आणि जर आपण कमी विक्री केली तरी आपले कायमचे कर्मचारी तिथेच असतील तर हे निश्चित खर्च आहेत मग तुम्हाला विचार करावा लागेल की माझे निश्चित खर्च काय आहे आपले त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही म्हणूनच याचा अर्थ असा आहे की त्या निश्चित खर्चाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि परिवर्तनीय खर्च आमच्या उत्पादन आणि विक्री लक्ष्यांवर अवलंबून असतात आपल्याला अधिक उत्पादन आणि विक्री करायची असेल तर आपल्याला कच्चा माल विकत घ्यावा लागेल आणि इतर चल खर्च करावा लागेल आणि आपल्याला आपल्या उत्पादन आणि विक्री नुसार कच्चा माल खरेदी करावा लागेल आणि इतर ऑपरेटिंग खर्च करावा लागेल बरोबर तर ऑपरेटिंग कॉस्ट बजेट निश्चित आणि चल अश्या दोन्ही खर्चांसाठी तयार करावे लागेल ऑपरेटिंग खर्चाची काही उदाहरणे येथे आहेत जी निश्चित खर्च मानली जातात कारखाना किंवा कार्यालयाचे भाडे ते निश्चित आहे अवमूल्यन कारण घसारा म्हणजे निश्चित मालमत्तेचा तो भाग असतो जो त्या कालावधीत निश्चित मालमत्ता वापरल्यामुळे किंमतीवर काढला जातो विमा आपल्या कारखान्यासाठी यंत्रसामग्रीसाठी आपल्याला विमा प्रीमियम भरावा लागतो त्या सर्व गोष्टींसाठी ही किंमत असते म्हणून एकदा प्रीमियम भरला की ती एक निश्चित रक्कम असते आता आपण त्या इमारतीचा त्या कारखान्याचा वापर करतो किंवा करत नाही ते आपल्यावर अवलंबून आहे त्याचप्रमाणे कर्मचार्यांचे वेतन मी तुम्हाला नुकतेच सांगितले की कर्मचार्यांचे वेतन हे इतर निश्चित खर्च आहेत जर आपण अधिक उत्पादन केले आणि आपण बाजारात अधिक विक्री केली तर आपण कर्मचार्यांचा जास्तीत जास्त वापर करीत आहात आणि संस्थांमध्ये त्यांचे योगदान आपण वापरत आहात परंतु जर आपण त्या पातळीवर कार्य करण्यास सक्षम नसाल तर याचा अर्थ आपला निश्चित खर्च वाढेल आणि ते तुमच्या नफ्यावर परिणाम करेल आता ऑपरेटिंग खर्च वितरणामध्ये देखील आम्हाला हे ऑपरेटिंग खर्च कसे भरावे लागेल याबद्दल विचार करावा लागेल जसे की मी तुम्हाला पगार पाण्याचे बिले विजेची बिले सांगितली त्याठिकाणी आम्हाला 30 दिवसांची उत्स्फूर्त पत मिळते आपल्याला त्या पेमेंट्सची काळजी करण्याची आवश्यकता नाही या पेमेंट्ससाठी रोख रकमेची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही हाच भाड्याने घेतलेल्याचा खर्च जानेवारी महिन्यातील आपला पगार तुम्ही फेब्रुवारी महिन्यात कुठेतरी भरणार आहात तर संपूर्ण जानेवारी महिन्यासाठी तुम्हाला रोख रकमेची व्यवस्था करण्याची गरज नाही परिचालन खर्च वितरणामध्ये आता मागील महिन्यांचा 50 टक्के आणि या महिन्यातील वेतन आणि कमिशन तसेच इतर व भाडे खर्चाचा समावेश असू शकतो तर ऑपरेटिंग खर्च भरण्याच्या अटी काय आहेत कारण निश्चित खर्च आधीच अगोदरच देण्यात आला आहे किंवा कदाचित त्यांना काही अंतराने पैसे द्यावे लागतील परंतु भिन्न पुरवठादारांकडून येणाऱ्या विविध माहितीच्या अटी व शर्तींच्या आधारे आपले चल खर्च बदलू लागतात व्हेरिएबल खर्चाचे वितरण आणि त्या अनुषंगाने आम्हाला त्यासाठी रोखीची व्यवस्था करावी लागेल तर आम्हाला त्या गोष्टीसाठी अगोदर बजेटही तयार करावे लागेल आणि अंतिम परिणाम काय होणार आहे ते बजेटचे उत्पन्न विवरणपत्र आहे ऑपरेटिंग बजेट जसे की मी तुमच्याशी आधीपासूनच चर्चा करीत आहे आम्ही ऑपरेटिंग तयार करणार आहोत असे म्हणू की आपण या सर्वासाठी बजेट तयार करतो बजेट नफा आणि तोटा खाते आहे विक्री बजेट विक्री वसुलीचे बजेट स्टॉक बजेट बंद करणे आणि विक्री व बंद साठा यासाठी हा एवढा खर्च लागतो जे भौतिक वेतन ओव्हरहेड आणि नंतर पगारासारखा निश्चित खर्च आहे मग भाडे घसारा हे सर्व नफा आणि तोटा खात्याच्या डेबिट बाजूस येईल या सर्व आपली विक्री आणि उत्पन्नाची माहिती क्रेडिट बाजूस येईल आणि आम्ही दोन्ही बाजूंना संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करू जर विक्रीची क्रेडिट बाजू डेबिट बाजूपेक्षा मोठी असेल तर याचा अर्थ असा की विक्री ही वस्तूंच्या किंमतीपेक्षा जास्त असेल तर याचा निश्चित परिणाम म्हणजे निव्वळ नफा आणि शेवटी करापूर्वी आणि करानंतर निव्वळ नफा परंतु जर हे उलट असेल की तुमची डेबिट बाजू क्रेडिट बाजूपेक्षा मोठी असेल तर फर्म तोट्याच्या स्थितीत असेल म्हणून आम्हाला हे आधीपासूनच जाणून घ्यायचे आहे की नेहमी नफ्याच्या स्थितीत कसे राहीले पाहिजे दिलेला नफा मिळविण्यासाठी किती विक्री करावी लागेल आणि विक्रीची पातळी गाठण्यासाठी परिचालन खर्च किती करावा लागतो तर शेवटचा निकाल हा एकत्रित विधानानुसार असेल ज्यामध्ये एका बाजूला सर्व उत्पन्न दुसर्या बाजूला असलेले सर्व खर्च आणि शिल्लक एकतर नफा किंवा तोटा असेल जो आपल्याला आगाऊ जाणून घ्यायचा आहे तर हे ऑपरेटिंग अंदाजपत्रकाचे उद्दीष्ट आहे आणि ऑपरेटिंग अंदाजपत्रक तयार करून आम्ही स्तर किंवा समान विधानापर्यंत पोचतो ज्यास ऑपरेटिंग अंदाजपत्रकाचे परिणाम म्हटले जाते रोखीचे अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर व्याज खर्च वाढवून उत्पन्न विवरणपत्र पूर्ण केले जाईल याचा अर्थ असा की जेव्हा आपण अर्थसंकल्पित उत्पन्न विवरण तयार करता तेव्हा ऑपरेशन्ससाठी अर्थसंकल्पित उत्पन्न विवरण व्यवस्थापनाच्या कामगिरीचा न्याय करण्यासाठी एक बेंचमार्क ऑफर केले जाते तर याचा अर्थ असा आहे की यात दोन प्रकारचे खर्च ऑपरेटिंग खर्च आणि आर्थिक खर्च समाविष्ट आहेत परिचालन खर्च हा कच्चा माल वेतन पगार स्थिर अवमूल्यन या सर्व कार्यांसाठी आहेत आणि याशिवाय आम्हाला आर्थिक खर्चही करावा लागतो आपण पाहिले असेल की जेव्हा कंपन्या निधीसाठी कर्ज घेतात ते काही कालावधीनंतर ते पैसे परत करतात आणि कंपन्या त्या कर्ज घेतलेल्या फंडावर व्याज देतात ज्यास आर्थिक खर्च म्हणतात म्हणून आम्हाला त्या आर्थिक खर्चासाठी देखील पैसे द्यावे लागतील आणि एकूण ऑपरेटिंग खर्च बदल फक्त ट्रेडिंग खात्यात असतील आणि नफा तोटा खात्यात निश्चित ऑपरेटिंग खर्च वगळता आम्हाला आर्थिक खर्चाची माहिती समाविष्ट करावी लागेल जी कर्ज घेण्यावरील व्याज आहे आणि त्यानंतर आपल्याला एकूण खर्चाचे विवरण मिळेल आणि संचालन आणि आर्थिक खर्चाच्या बाबतीत एकूण खर्चाचे अपेक्षित असलेल्या विक्रीशी तुलना करावी लागेल आणि परीणाम म्हणजे करापूर्वी निव्वळ नफा आणि करानंतर निव्वळ नफा होईल ऑपरेटिंग बजेट तयार करण्याचा हा अंतिम निकाल आहे यानंतर आपण याबद्दल बोलत आहोत की आर्थिक बजेटमध्ये काय समाविष्ट आहे आर्थिक बजेट कशी तयार करावी आणि आर्थिक बजेट तयार करण्याचा अंतिम हेतू काय आहे आणि ते ऑपरेटिंग बजेटचे समर्थन कसे करतात म्हणून आपण पुढील भागामध्ये आर्थिक बजेटविषयी बोलणार आहोत आणि मी तुमच्याशी आधीच चर्चा केली आहे की आर्थिक बजेटमध्ये रोख अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पित बॅलन्स शीट या दोन गोष्टींचा समावेश आहे म्हणून आम्ही रोख अंदाजपत्रक देखील तपशीलवार तयार करणार आहोत आणि विविध संस्था बजेटची ताळेबंदही तयार करतील आणि अशा प्रकारे आम्ही मास्टर बजेट तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करू तर अर्थसंकल्प आता ऑपरेटिंग बजेटनंतर आर्थिक बजेट आणि आर्थिक बजेटच्या पहिल्या भागात रोख बजेट आहे मग रोख बजेट म्हणजे काय आता हे येथे लिहिले आहे रोख बजेटमध्ये खालील प्रमुख विभाग आहेत हे प्रमुख विभाग कोणते आहेत वित्तपुरवठा होण्यापूर्वी एकूण किती रोख रक्कम उपलब्ध आहे कारण फर्मकडे त्या वित्तांचे भिन्न स्त्रोत आहेत वित्तपुरवठाचे अंतर्गत स्त्रोत आहेत वित्तांचे बाह्य स्रोत आहेत अंतर्गत वित्तसहाय्याचे मूळ स्त्रोत मुळात राखीव उत्पन्नाद्वारे तयार केलेले साठे आणि उर्वरित भाग असतात जे भागधारकांना लाभांश म्हणून वितरित केले जात नाहीत नफ्याचा तो काही भाग फर्मच्या भांडवलात समाविष्ट केला जातो किंवा व्यवसायात परत गुंतविला जातो म्हणून आपल्याकडे आधीपासून तेवढी रोख रक्कम उपलब्ध आहे उर्वरित रोकड आवश्यकतांसाठी मग उर्वरित रोख कुठून येईल याचा विचार केला पाहिजे म्हणून जर आपण रोख बजेट आगाऊ तयार केले असेल तर आम्हाला हे अगोदरच माहित असेल की जानेवारी महिन्यासाठी एकूण रोख रकमेची किती आवश्यकता असेल अंतर्गत कार्यातून किती रोख उत्पन्न करण्यात सक्षम होईल आणि कसे वेगवेगळ्या स्त्रोतांकडून कर्ज घेण्यासाठी जास्त रोख रक्कम आवश्यक असेल ही माहिती आमच्याकडे अगोदर उपलब्ध असल्यास समस्या काय आहे म्हणजे केवळ रोख रकमेची गरजेमुळे किंवा आर्थिक गरजांसाठी फर्मच्या कार्यावर परिणाम होणार नाही त्यानंतर रोख वितरण किती रोकड उपलब्ध आहे आम्हाला किती वितरण करावे लागेल आणि किमान रोख शिल्लक काय आहे जे आम्ही राखून ठेऊ इच्छितो आपल्याकडे किती आहे आम्हाला किती पैसे द्यावे लागतील जानेवारीच्या सुरूवातीला आपल्याकडे किती आहेत आम्हाला जानेवारी महिन्यातच वेगवेगळ्या भागधारकांना किती पैसे द्यायचे आहेत आणि जानेवारी महिन्याच्या अखेरीस रोख रकमेची किती रक्कम आपण शिल्लक ठेऊ इच्छित आहोत या तिन्ही बाबींचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर या माहितीच्या आधारे आपल्या वित्तपुरवठा गरजा पूर्ण केल्या जातील या मुल्यांकनानुसार आपल्या वित्तपुरवठा गरजा पूर्ण केल्या जातील आणि आता आम्ही पाहू की जानेवारी महिन्यात संपूर्ण किती रोकड आवश्यक आहे एकदा आम्हाला आधीच माहित झाले की आमच्याकडे किती रोकड आहे आपल्याला किती पैशांची आवश्यकता आहे बाजारपेठेतून बाह्य स्रोतांकडून कर्ज घेण्याद्वारे हे अंतर सहज भरून काढता येईल आम्ही बँकांकडून कर्ज घेऊ शकतो आम्ही इतर स्त्रोतांकडून वाणिज्यिक कागदाच्या माध्यमातून फॅक्टरिंगद्वारे आणि इतर प्रकारच्या गोष्टींद्वारे कर्ज घेऊ शकतो तर याचा अर्थ असा आहे की भविष्यात काय घडणार आहे हे आपल्याला अगोदरच माहित असेल तर नक्कीच आम्ही अधिक आरामदायक स्थितीत असू आणि आता आपण अशी परिस्थिती पाहू शकता जेथे उदाहरणार्थ रोख बजेट उपलब्ध नाही म्हणून आम्हाला माहित नाही की या महिन्यात आपण किती पैसे देणार आहोत आणि या महिन्यात आपल्याला किती पैसे मिळणार आहेत आमच्या एकूण पावतींचे स्थान काय आहे एकूण देयकाचे स्थान काय आहे आणि रोखीचा निव्वळ निकाल काय असणार आहे आणि त्या वेळी जर रोख कमतरता असेल तर आपण बाहेर जाऊन रोख व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित हे शक्य होणार नाही बजेट म्हणजे पूर्व अंदाज किंवा एक दिशा ज्यावर आम्हाला चालायचे आहे आणि रोख शिल्लक समाप्त करणे आवश्यक आहे आम्हाला किती रोख रक्कम ठेवायची आहे इन्व्हेंटरी प्रमाणेच पैशांचे पण असते इन्व्हेंटरी ही सामग्रीची यादी असते आणि रोख हि रोख रकमेची यादी असते परंतु कामगिरी समान असते परंतु प्रक्रिया समान आहे की तेथे आपल्याला किती उपलब्ध आहे ते दिसते आपल्याला बाजारातून किती व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे आणि आम्हाला शिल्लक म्हणून किती ठेवायचे आहे म्हणून रोख बजेट किती आवश्यक आहे हे स्पष्ट होते वित्तपुरवठा होण्यापूर्वी उपलब्ध असलेली रोख रक्कम हि सुरूवातीच्या रोख रकमेच्या अधिक रोख पावती च्या बरोबरीची आहे जानेवारीच्या या महिन्यात आमच्याकडे आमच्या बँक खात्यात आधीपासूनच किती रोकड आहे आणि मागील महिन्यांच्या विक्रीसाठी किती पैसे मिळतात आमच्याकडे असणारी क्रेडिट विक्री हि रोख अंदाजपत्रक तयार करुन जाणून घेता येईल मग रोख पावती ग्राहक खात्यांकडून प्राप्त करण्यायोग्य संग्रहांवर अवलंबून असते आणि रोख रक्कम आणि इतर कार्यकारी उत्पन्नाच्या स्त्रोतांवर अवलंबून असते म्हणजे रोख रकमेची एकूण स्त्रोत ओळखणे आवश्यक आहे जेणेकरुन आम्हाला हे जाणून घेता येईल की जानेवारी महिन्यात रोखीची कमतरता आहे किंवा आम्हाला जानेवारी महिन्यात रोख सरप्लस होणार आहे या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतील आणि एकदा आपल्याला सर्व गोष्टी माहित झाल्या की काम करणे सोपे होते काही खर्च आणि खर्चाचे वितरण हे हप्ते देयके तारण देयके भाडे पट्टे आणि इतर वस्तूंच्या कराराच्या अटींवर अवलंबून असतात मग आम्हाला कच्च्या मालासाठी कधी पैसे द्यावे लागतील पगार आणि वेतन यासाठी पत अटी काय आहेत पाणी आणि उर्जासाठी पत अटी काय आहेत त्याचप्रमाणे भाडेपट्ट्या तारण देयके व्याज देयके या भिन्न पुरवठादारांच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत आम्हाला त्या अनुषंगाने चालावे लागेल आणि या सर्व नियम व शर्तींनुसार आम्ही रोख बजेट तयार करतो इतर वितरणामध्ये निश्चित मालमत्ता दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकी लाभांश आणि यासारख्या खर्चांचा समावेश आहे म्हणजेच जानेवारी महिन्यात करावयाची असलेली एकूण देयके जानेवारी महिन्यात आगाऊमध्ये किती किंमतीच्या एकूण पावत्या भेटतील याचे आकलन आणि निव्वळ शिल्लक शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे आता खरेदीसाठीचे रोख वितरण हे रोख बजेट पुरवठादारांनी विस्तारित केलेल्या क्रेडिट अटी आणि खरेदीदारांच्या बिल देय सवयींवर अवलंबून असते म्हणजे याचा अर्थ असा असेल की देय तारीख आल्यावर आम्हाला वेळेवर पैसे द्यायचे आहेत आम्ही देय देण्यास उशीर करू नये आणि ती देय तारीख पुरवठादारांनी दिलेल्या अटींनुसार येईल तर याचा अर्थ पुन्हा रोख बजेटमध्ये तुम्हाला माहित आहे किती आवश्यक आहे किती उपलब्ध आहे किती वापरण्यात येणार आहे आणि शिल्लक रक्कम किती असेल पेरोल हे वेतन पगार कमिशनच्या अटी आणि वेतन तारखांवर अवलंबून असतात आम्हाला हे माहित आहे की आम्हाला 30 दिवसांची व्हर्च्युअल क्रेडिट मिळते म्हणून आम्हाला जानेवारी महिन्याच्या पगाराची चिंता करण्याची गरज नाही पगार आणि वेतन फेब्रुवारी महिन्यात दिले जाईल या कारणासाठी रोख रकमेची गरज भासणार नाही आणि शेवटी रोखीचे बजेट व्यवस्थापन व्यवसायाच्या स्वरुपाच्या आणि पत आवश्यकतेनुसार किमान रोख शिल्लक निश्चित करते आपण नेहमीच इन्व्हेंटरी प्रमाणेच रोख सुरक्षेचा साठा देखील ठेवतो आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की जास्त रोख रक्कम नेहमीच असेल आणि किमान रोख रक्कमदेखील असेल आणि नंतर दररोजच्या मासिक खर्चासाठी अन्य रोख रक्कम आवश्यक असेल म्हणून आम्हाला एकूण रोख आवश्यकता जाणून घेण्याची गरज आहे आणि रोख बजेट तयार करुन हे शक्य आहे पुढील गोष्ट म्हणजे वित्तीय आवश्यकता ही एकूण रोख व आवश्यक असलेली एकूण रोख यांची कशी तुलना केली जाते यावर अवलंबून असते म्हणजे आपल्याला किती आवश्यक आहे आपल्याला 10000 रुपयांची आवश्यकता आहे आपल्याकडे किती आहे 5000 रुपये तुम्हाला माहिती आहे की आम्हाला 5000 रुपये उधार घेण्याची गरज आहे तर आपण उधार घेताना आपण कुठून कर्ज घ्यावे हे स्त्रोत ओळखण्यात देखील आपण सक्षम असु त्यावरील व्याज किती द्यावे लागेल आणि वेगवेगळ्या स्त्रोतांकडून पैसे घेण्याचा सर्वात सोपा स्रोत कोणता आहे तर याचा अर्थ असा आहे की सर्व काही आधिच तयार आहे आणि आम्ही फर्ममध्ये योग्य तरलता स्थिती राखली आहे म्हणून आम्ही केवळ तरलतेमुळे किंवा केवळ रोख उपलब्धता नसल्यामुळे फर्मचे कार्य थांबवणार नाही आम्हाला माहित आहे की आम्ही जानेवारी महिन्यासाठी सर्वसमावेशक रोख बजेट तयार केले आहे आणि आम्हाला माहित आहे की आपण या तुटीच्या स्थितीत किंवा अतिरिक्त अवस्थेत आहोत आवश्यकतांमध्ये वितरणासह इच्छित शेवटची शिल्लक रोकड समाविष्ट आहे तर शेवटच्या रोख रकमेची गणना करण्यासाठी आपल्याला येथे काय करायचे आहे तर शेवटची शिल्लक रोख म्हणजे वित्त देण्यापूर्वी उपलब्ध एकूण रोख रक्कम वजा एकूण वितरण वितरणासाठी आम्हाला जानेवारी महिन्यात अधिक पैसे आणि रोख रकमेची आवश्यकता आहे तर किती उपलब्ध आहे किती कर्ज घ्यावे लागेल आणि किती पैसे द्यावे लागतील हे आम्हाला स्पष्टपणे माहित आहे आणि म्हणूनच रोख बजेटची आवश्यकता अगदी स्पष्ट आहे रोखीचे अंदाजपत्रक तयार करणे खरोखरच किती महत्वाचे व गरजेचे आहे तसेच संस्थेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी हे किती सोयीचे व उपयुक्त आहे हेदेखील आपल्याला कळते वित्तपुरवठाातून मिळणारी रोख रक्कम एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते कारण आपल्याला हे माहित असले पाहिजे की आम्ही जानेवारी महिन्यात एक अतिरिक्त कॅश सरप्लस कंपनी किंवा रोखीची कमतरता असलेली कंपनी बनणार आहोत आणि जेव्हा पेमेंट्स पावतीपेक्षा जास्त असतील नक्कीच आम्हाला रोख कर्ज घेण्याची आवश्यकता आहे परंतु हे उलट देखील असू शकते तेथे आपल्या पावत्या आपण करणार असलेल्या देयकापेक्षा अधिक असु शकतात म्हणूनच पैशांच्या बाबतीत आपल्याला काळजी करण्याची गरज नाही पैसे घेण्याची गरज नाही आता आपण बजेट बॅलन्सशीट बद्दल चर्चा करू जे की आता कॅश फ्लो स्टेटमेंट तयार आहे कॅश बजेट तयार आहे आपले ऑपरेटिंग बजेट तयार आहे मग आता अंतिम काय करायचे आहे आर्थिक बजेटचा शेवटचा निकाल म्हणजे बजेटची ताळेबंद आपण बजेट केलेले ताळेबंद तयार करतो म्हणजे आपण बजेटच्या ताळेबंदात नक्की काय करतो आता आपल्याला हे बॅलन्स शीट तयार करा म्हणावे लागेल नफा आणि तोटा खात्याप्रमाणेच आम्ही येथे बजेटची ताळेबंद तयार करत आहोत आपण बजेटची ताळेबंद आणि अर्थसंकल्पीय ताळेबंदाचा प्रोफार्मा जाणत असताल तर याचा अर्थ असा की आपण या प्रकरणात ताळेबंद तयार करा ते बजेट असलेली ताळेबंद आहे आणि या बाजूला आम्ही भांडवल आणि उत्तरदायित्व घेत आहोत येथे ही रक्कम आहे येथे ती मालमत्ता आहे आणि ती रक्कम आहे आपल्याला येथे जमीन यंत्रसामग्री इमारती फर्निचर आणि इतर निश्चित मालमत्ता ठेवण्याची आवश्यकता आहे मग आपल्यास इन्व्हेंटरी सारख्या सद्य मालमत्तेचे मूल्यांकन करावे लागेल नंतर तुमचे खाती प्राप्तीयोग्य असेल त्यानंतर तुमचा प्रीपेड खर्च असेल आणि मग तुम्हाला रोख रक्कम ठेवीकडे जावे लागेल तर यापैकी एकूण रक्कम आम्हाला ताळेबंद तयार करण्यास मदत करेल आणि आता आम्ही हे येथे दर्शविले आहे की जमीन इमारत यंत्रसामग्री फर्निचर आणि इतर निश्चित मालमत्तांची आपल्याला किती आवश्यकता आहे यादी क्रेडिट विक्री प्रीपेड खर्च आणि रोख रक्कम या बाबतीत आम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल आता आपणास स्रोत ठरवावा लागेल जिथून निधी येईल सर्वप्रथम भागभांडवल आहे कदाचित आपण त्याला प्रवर्तकांचे योगदान म्हणु शकतो किंवा हे इतर शेअर्सधारकांकडून आलेले असु शकते कदाचित ती मोठी कंपनी असेल तर कंपन्या आयपीओ घेऊन येतात आणि आयपीओच्या माध्यमातून ते बाजारात साठा विकतात आणि मग लोक समभागांची सदस्यता घेतात जेणेकरून शेवटी भागभांडवल होईल तसेच टिकून राहिलेली कमाई होईल जेव्हा आपण नफा आणि तोटा खाते तयार करीत असाल तेव्हा आम्ही आता नफ्यावर कार्य करीत आहोत नफा आता अंशतः लाभांश देण्यासाठी वापरला जातो आणि अंशतः परत व्यवसायात गुंतविला जातो म्हणूनच राखून ठेवलेल्या उत्पन्नाच्या रूपात हे reserve and surplus बनते एकदा त्यांची भागभांडवल ज्ञात झाली आणि ही बाजू अद्याप खूप मोठी झाली आहे तर आता तुम्हाला वित्तपुरवठा करण्याच्या दुसर्या स्त्रोताकडे जावे लागेल आणि ते म्हणजे दीर्घ मुदतीच्या कर्ज किंवा बाजारातून कर्ज घेणे तर हा एकूण स्त्रोत आहे बाजारातून दीर्घकालीन कर्जे घ्यावयाचे आणि नंतर काही निधी सध्याचे दायित्व किंवा उत्स्फूर्त वित्त या स्वरूपात उपलब्ध होतील उदाहरणार्थ देय बिले आता आपण पत खरेदी केली आहे आणि जानेवारीची काय आवश्यकता आहे आम्ही जानेवारी महिन्यात ती संपूर्ण रक्कम देणार नाही तर उर्वरित रक्कम प्रत्येक बिलाच्या महिन्यात भरली जाईल जेव्हा ती देय होईल याला वित्तपुरवठाचे एक उत्स्फूर्त स्त्रोत म्हणतात कधीकधी आम्हाला खरेदीदारांकडील प्रगत ठेवी मिळतात जेव्हा जेव्हा ते आम्हाला आगाऊ पैसे देतील तेव्हा आम्ही उत्पादन वितरीत करणार आहोत तर आम्ही त्यांच्या रोख रकमेचा वापर करणार आहोत आणि त्यांच्या रोख रकमेचा वापर करून उत्पादन तयार करणार आहोत आणि शेवटी वस्तू आणि सेवा त्यांच्यापर्यंत पोचवित आहोत तर हा दुसरा स्रोत आहे तर या बाजूने आपल्याला अगोदरच जाणून घ्यावे लागेल मासिक ताळेबंद किंवा कदाचित तिमाही ताळेबंद तयार करा जे दर्शविते की स्थिर मालमत्तेची आवश्यकता व सध्याच्या मालमत्तेची आवश्यकता विचारात घेऊन 3 महिन्यांच्या शेवटी बॅलन्स शीटचे स्थान काय असेल आणि नंतर एकूण जबाबदार्या व भांडवलातून किती निधी उपलब्ध होईल याचा आधीच अभ्यास करावा लागेल ते दीर्घ मुदतीच्या जबाबदार्या आहेत दीर्घकालीन स्त्रोतांकडून कर्ज घेणे देय बिले प्रगत ठेवी आणि इतर अनेक गोष्टींच्या संदर्भात सध्याची दायित्वे आणि नंतर वित्त भांडवलाचे भागभांडवल जे कि वित्त चे अंतर्गत स्त्रोत आहे म्हणून आम्हाला हे आधीच माहित आहे की 3 महिन्यांच्या शेवटी किंवा दिलेल्या तिमाहीच्या शेवटी कंपनीची आर्थिक स्थिती काय असेल म्हणून आतापर्यंत मला वाटते मला आशा आहे की बजेट प्रक्रियेची भूमिका काय आहे याबद्दल आपण स्पष्ट आहात आपण अर्थसंकल्पित नफा आणि तोटा खाते आणि बजेटची ताळेबंद तयार करतो आता पुढचा भाग म्हणजे आपण नफा तोटा खाते आणि ऑपरेटिंग बजेट तयार करणे आणि भविष्यवाणीचे परिचालन बजेटचे अंतिम विधान जे नफा आणि तोटा खाते आहे आमच्याकडे विक्री असणे आवश्यक आहे तर विक्री बजेट कसे करायचे विक्रीच्या आवश्यक प्रमाणात अंदाज लावण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी माहित झाल्या पाहिजेत आणि विक्री भविष्यवाणी बाजार आणि मागणी सर्वेक्षण बाजार आणि मागणी विश्लेषणाची भूमिका काय आहे हे सर्व आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला जी काही योग्य विक्री मिळवायची आहे याची एकूण माहिती आपल्याला मिळू शकेल हे सर्व आम्ही पुढच्या वर्गात चर्चा करू खूप खूप धन्यवाद